नमस्कार मॉड्यूल 3 युनिट 13 सूचनांचे अनुभवात्मक दृष्टिकोन यामध्ये आपले स्वागत आहे आम्ही पूर्वीच्या युनिटमधील सूचनांवर समस्या आधारित दृष्टीकोन समजून घेतला या युनिटमध्ये आम्ही सूचनांचे अनुभवात्मक दृष्टिकोन समजून घेऊ सर्व शिक्षण हे मूलत अनुभवातून शिकत असतो अशाप्रकारे सर्व सूचना प्रायोगिक असणे आवश्यक आहे विद्यार्थी एक सहभागी आहे आणि म्हणूनच तो अनुभवत आहे मग अनुभवांकडून शिकवण्याचा दृष्टीकोन काय आहे जर सर्व सूचना प्रायोगिक असाव्यात तर आपण अनुभवाच्या अनुषंगाने त्याला काय म्हणावे या पध्दतीचा आधार म्हणून अनुभवाची वैशिष्ट्ये कोणती आहेत त्याची काही वैशिष्ट्ये आहेत पुढे आम्ही त्यांचे तपशीलवार वर्णन पाहू मुळात अनुभवात्मक दृष्टिकोन म्हटले की तो विद्यार्थी केंद्रित असतो विद्यार्थी हा त्याच्या अनुभवाचा सक्रिय वाटाघाटी असतो मूळ सिद्धांतात अनुभव अगदी मुक्त अंत असू शकतो शिकणारे लोक कोणत्या प्रकारचे अनुभव निवडतात याविषयी लक्षणीय अक्षांश आहे विद्यार्थी हा त्याच्या अनुभवाचा सक्रिय वाटाघाटी असतो अस्सल शिक्षणाचा अनुभव स्वत ची दिशा निर्णय निवडी आणि अभिप्राय ही काही मुख्य वैशिष्ट्ये आहेत ज्याला सामान्यत निर्देशांकडे अनुभवात्मक दृष्टिकोन म्हटले जाते अन्यथा सामान्य अर्थाने जर आपण अनुभव घेतला तर सर्व सूचना अनुभवात्मक आहेत परंतु काही वैशिष्ट्ये आहेत जी इतर प्रकारच्या निर्देशांमधून निर्देशांकडे जाण्यासाठी अनुभवात्मक दृष्टिकोनासाठी भिन्न आहेत येथे अनुभवी महत्वाची भूमिका बजावतात ते केवळ अनुभवाची वाटाघाटी करत नाही तर शिक्षण स्वत च्या दिशानुसार करतात बर्याच निर्णयाच्या निवडी आहेत आणि अनुभवावरील या निर्णयांचे परिणाम अभिप्राय टिकून असतात ही काही अनुभवात्मक सूचना म्हणून ओळखली जाणारी वैशिष्ट्ये आहेत अनुभवात्मक शिक्षण सिद्धांताची मुळे गेल्या शतकाच्या उत्तरार्धातच जॉन डेवीनि शोधली असती परंतु मुख्य जोर म्हणजे कोलंबच्या प्रभावी कार्यामुळे जो त्या काळातील उपलब्ध सर्व संशोधनांना अनुभवात्मक पध्दतींबद्दल संश्लेषित करत होते व तोपर्यंत उपलब्ध असलेल्या सिद्धांतांच्या सर्व तत्वज्ञानाचा अंतर्भाव त्याने उधळला मग तो त्याच्या स्वत च्या चौकटीच्या बाहेर आला आणि त्याने याला अनुभवात्मक शिक्षण म्हटले अनुभव हा शिक्षण आणि विकासाचा मुख्य स्रोत आहे त्यांनी 4 स्टेज चक्रीय मॉडेल प्रस्तावित केले हे एका ठोस अनुभवातून शिकायला मिळते ठोस अनुभव घेतल्यामुळे विद्यार्थी त्या अनुभवावरनिरीक्षणावर प्रतिबिंबित करतो मग त्या आधारे संकल्पना बनवण्याचा प्रयत्न करतो या अमूर्त संकल्पनेच्या आधारे विद्यार्थी पुढील सक्रिय प्रयोग करतो यामुळे आणखी एक ठोस अनुभव पुन्हा चिंतनशील निरीक्षण संकल्पना पुढील प्रयोगातून मिळतो तर चक्रीय मार्गाने शिकणारा शिक्षणाच्या या 4 टप्प्यांमधून जातो आणि हे कोल्बच्या अनुभवात्मक शिक्षणाचे मॉडेलचे सार आहे परंतु हे मॉडेल बर्यापैकी ऍबस्ट्रॅक्ट पातळीवर आहे जेव्हा लोक विशिष्ट मॉडेलमध्ये हे मॉडेल अंमलात आणण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तेथे काही अडचणी असल्यासारखे दिसते आणि या अडचणींमुळे कोलंबच्या मॉडेलवरही काही टीका झालेली आहे सर्वसाधारणपणे अनुभवी पध्दतीवरही टीका केली जाते त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो अनुभव आणि त्या अनुभवाचे प्रतिबिंब योग्यरितीने भाग करणे शक्य नाही हे असे नाही की ठराविक मुदतीपर्यंत तो केवळ अनुभव असतो आणि नंतरपासून ते प्रतिबिंबित होते बरेचदा अनुभव आणि प्रतिबिंब सह अस्तित्त्वात असतात म्हणूनच त्यांना शिकण्याच्या चक्रातील दोन वेगळे स्वतंत्र टप्प्यासारखे खरोखरच मानले जाऊ शकत नाही हा एक टीकेचा मुद्दा ठरला आहे अनुभवावर चिंतन करणे नेहमीच आवश्यक नसते आणि प्रत्येक विदार्थ्यासाठी तसे नसते असा विद्यर्थ्यांचा अनुभव असू शकतो परंतु त्या अनुभवावर चिंतन करण्यासाठी शिक्षकाची कोणतीही आवश्यकता किंवा प्रेरणा असू शकत नाही प्रत्येक विद्यार्थ्याला अनेक प्रकारे प्रतिबिंबित करण्याची देखील आवश्यकता नाही तर कल्पना ही आहे की अनुभवावर प्रतिबिंबित केल्यापासून जे शिक्षण मिळू शकते ते वेगवेगळ्या लोकांसाठी बरेच वेगळे असू शकते पुढे अनुभवाचे स्पष्टीकरण थोडे राजकीय आहे आपण ज्या गोष्टी सांगत आहोत त्या आपल्या हेतूनुसार बदलतात आपण मुद्दाम खोटे बोलण्याचा प्रयत्न करतो असे नाही परंतु नंतरच्या काळात मनाने अनुभवाची स्वतःची आवृत्ती तयार केलेली असते जेव्हा विद्यार्थी अनुभव पुन्हा सांगण्याचा आणि त्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करीत असतो तेव्हा हे नेहमीच वैध प्रतिबिंब असू शकत नाही आणि त्यातून उद्भवलेले शिक्षण खरोखरच अस्सल असू शकत नाही अर्थातच लोकांनीही यावर उपाय शोधला आहे शिकण्याची प्रक्रिया विदयार्थ्यांच्या समुदायातच झाली पाहिजे हे या कल्पनेवर आधारित आहे की जेव्हा अनुभव सामायिक केले जातात आणि जेव्हा शिकणे समुदाय मोडमध्ये होते तेव्हा कदाचित शिक्षण अधिक प्रामाणिक असेल हे अनुभवात्मक शिक्षणाच्या सामाजिक रचनात्मक व्याख्यावर आधारित आहे हे ज्ञान व्यक्तींनी बनवलेले असते परंतु ते समाजातही तयार केले जाते सामाजिक रचनावादी अर्थ लावून असे गृहित धरले जाते की जेव्हा विदयार्थ्यांच्या समुदायात जेव्हा शिक्षण उद्भवते तेव्हा अनुभवाची प्रामाणिक फॅशनमध्ये पुनरावृत्ती होण्याची शक्यता असते आणि शिकणे जास्त खोल असते या सर्व टीका असूनही सूचना मिळवण्यास व्यावहारिक अनुभवात्मक दृष्टिकोनातून बाहेर येणे शक्य आहे आणि या आव्हानांना सामोरे जाऊ शकतो लोकांनी वेगवेगळ्या सेटिंग्जमध्ये विविध सेटिंग्जमध्ये वेगवेगळ्या संदर्भांमध्ये अनुभवात्मक दृष्टिकोनाचा प्रयत्न केला आहे औपचारिक अभियांत्रिकी कार्यक्रम औपचारिक वैद्यकीय कार्यक्रम अनौपचारिक कार्यक्रम सामुदायिक शिक्षण केंद्र आणि इतर संदर्भांमध्येही याचा प्रयत्न केला गेला आहे आधुनिक अभियांत्रिकी शिक्षणाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रकल्प आधारित दृष्टीकोन आणि समस्या आधारित दृष्टीकोन पारंपारिक अध्यापन पद्धती पारंपारिक अभियांत्रिकी अभ्यासक्रमांद्वारे संबोधित केले जाऊ शकत नाहीत आवश्यक व्यावसायिक कौशल्ये खरोखर पारंपारिक पद्धती वापरुन विद्यार्थ्यांना दिली जाऊ शकत नाहीत या आव्हानांना तोंड देण्यासाठी लोक वेगवेगळ्या पध्दतींचा प्रयोग करत आहेत या तीन पद्धती देणारे नियंत्रित प्रयोग अद्याप उपलब्ध नाहीत अजूनही अशा काही संस्था आहेत ज्या सूचनांकडे अनुभवात्मक दृष्टिकोनाचा प्रयत्न करीत आहेत पुन्हा निर्देशांकडे प्रोजेक्ट आधारित दृष्टीकोन सूचनांवर आधारित समस्येवर आधारित दृष्टिकोन अनुभवात्मक दृष्टिकोन हा शब्द देखील वेगवेगळ्या अर्थाने वापरला जात आहे जेव्हा आपण सूचनांच्या अनुभवात्मक दृष्टिकोन म्हणून नोंदवले गेलेले काही केस स्टडी पाहता तेव्हा ते जवळजवळ प्रकल्प आधारित पध्दतीसारखे दिसतात म्हणून हा शब्द थोड्या अस्पष्ट अर्थाने किंवा थोड्या विस्तारित अर्थाने साहित्यात नोंदविलेल्या बर्याच प्रकरणांमध्ये वापरला जात आहे खरं तर् प्रकल्प आधारित दृष्टीकोन समस्या आधारित दृष्टीकोन आणि अनुभवात्मक दृष्टिकोन हे सर्व कमी अधिक प्रमाणात बदलण्यायोग्य फॅशनमध्ये वापरले जात आहेत असे दिसते जरी त्यांची अनेक वैशिष्ट्ये सामायिक आहेत पण त्या वेगळ्या पध्द्ती आहेत त्या काळापर्यंत उपलब्ध असलेल्या सिद्धांतावर आणि त्या काळातील साहित्यात नमूद केलेल्या केस स्टडीच्या तत्त्वे सादर करतात आणि त्यानुसार ही तत्त्वे साहित्यात उद्भवलेल्या बहुतेक चिंतेचे निराकरण करतात हे रीजेलुथ आणि कॅर चेल्मन यांनी संपादित केलेल्या इंस्ट्रक्शनल थियरी आणि मॉडेल्स खंड III मध्ये उपलब्ध आहे हे सादरीकरण त्या मॉडेलचे बारकाईने अनुसरण करते अनुभवात्मक दृष्टिकोनासाठी तीन सार्वभौम तत्त्वे आहेत अनुभव तयार करणे अनुभव सक्रिय करणे अनुभवावर प्रतिबिंबित करणे प्रत्येक तत्वांतर्गत उप तत्त्वे असतात आणि नंतर विशिष्ट परिस्थितीनुसार भिन्नता असतात प्रथम आपण अनुभव तयार करणे याकडे पाहू आम्ही अनुभव तयार करणे म्हणजे काय अनुभवात्मक शिक्षणाच्या पारंपारिक सिद्धांतात विद्यार्थ्याने वाटाघाटी केलेला अनुभव अगदी अस्पष्ट होता विद्यार्थी अनुभवाच्या निवडीमध्ये खूप मुक्त असतात परंतु औपचारिक कार्यक्रमात तो अनुभव कार्यक्षम होऊ शकत नाही अनुभव तयार करण्याचा अर्थ असा की अनुभवासाठी बहुतेकदा क्रिस्पी बाऊंड्रीज प्रस्थापित करणे आणि अनुभवासाठी संदर्भ परिभाषित करणे अनुभव खुले आणि अस्पष्ट न ठेवता त्याला फ्रेम्ड प्रकारचे वेळापत्रक अनुसरण करतात तर आम्ही अनुभवातून खूप मोकळेपणा येऊ देत नाही औपचारिक कार्यक्रमात जेव्हा अनुभवात्मक दृष्टीकोन वापरला जातो तेव्हा आम्हाला अनुभवाची चौकट बनविणे आवश्यक असते मूळ संकल्पनेत अशा मर्यादा ठेवल्या नाहीत परंतु जेव्हा आम्हाला याची औपचारिक अभियांत्रिकी कार्यक्रमात अंमलबजावणी करायची असते तेव्हा आपल्याला कोणत्या प्रकारच्या अनुभवांना परवानगी आहे यावर काही मर्यादा घालाव्या लागतात अनुभवाची रचना केल्याने अनुभवावर विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन आणि त्यात ते कसे गुंततात कारण प्रत्येक अनुभवाकडे एकापेक्षा अधिक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ शकते 'अनुभव तयार करणे' हे प्रतिबिंबांदरम्यानही महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते आणि त्यामुळे त्याचा शिकण्यावरही परिणाम होईल फ्रेमवर्क सध्याच्या संदर्भात सर्वात संबंधित असलेल्या आधीच्या अनुभवाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते विद्यार्थी सध्या अशा एका अनुभवातून जात आहेत मागील अनुभवाचे कोणते घटक सर्वात संबंधित आहेत असे दिलेले आहे जर सध्याच्या अनुभवाचे स्पष्टीकरण न मिळाल्यास विद्यार्थ्याला मागील अनुभवातील घटक लक्षात ठेवण्यास बर्याच अडचणी येऊ शकतात जे सध्याच्या अनुभवावर प्रतिबिंबित करण्यात सर्वात उपयुक्त आहेत आणि सर्वात उपयुक्त ठरतात तर चौकट निर्माण करणे खूप उपयुक्त आहे यामध्ये पुन्हा तीन सार्वत्रिक उप पद्धती आहेत सूचनात्मक उद्दिष्टांचे संवाद साधने मूल्यांकन निकष संप्रेषित करणे आणि सामाजिक संरचना आणि विद्यार्थ्यांचे अपेक्षित वर्तन स्थापित करणे प्रथम म्हणजे निर्देशात्मक उद्दीष्टे लक्षात घ्या की ही शिकवणुकीची उद्दीष्टे आहेत आणि ती शिकण्याच्या निकालांपेक्षा किंवा कोर्सच्या निकालांपेक्षा जास्त आहेत अनुभवात्मक दृष्टिकोन शिकणार्याला मुबलक स्वातंत्र्य देते म्हणून आपल्याला अनुभवाचा एकंदर्भात संदर्भ शिकण्याची गरज आहे नक्कीच आम्ही कोर्सच्या परिणामाविषयी संवाद साधतो ते अत्यंत आवश्यक आहे परंतु त्याही पलीकडे आम्ही विद्यार्थ्यांना त्या अनुभवामध्ये गुंतण्याचे कारण आणि हेतू याची माहिती देखील देतो असा अनुभव का तयार केला गेला आहे 'अनुभव' मध्ये गुंतण्याचे कारण काय आहे उद्देश काय आहे हे क्रियांचा संदर्भ प्रदान करते अनुभवा दरम्यान शिकणारे कित्येक उपक्रम राबवित असतात आणि या संप्रेषणांसाठी त्या संप्रेषणांचे संदर्भ प्रदान करतात कारण समान क्रियाकलाप वेगवेगळ्या अनुभवांना कारणीभूत ठरू शकतात विद्यार्थी त्या अनुभवांकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहतात यावर अवलंबून वेगवेगळे शिक्षणावर परिणाम होऊ शकतात अनुभव अशाप्रकारे का तयार केला गेला आहे त्या अनुभवात गुंतण्यामागील कारण काय उद्देश काय आहे हे क्रियांचा संदर्भ प्रदान करते अनुभवा दरम्यान विद्यार्थी अनेक क्रियाकलाप करतात आणि हे संप्रेषण त्या क्रियाकलापांसाठी संदर्भ प्रदान करतात कारण समान क्रियाकलाप वेगवेगळ्या अनुभवांना आणि भिन्न अनुभवांना जन्म देतात ज्यावर विद्यार्थ्यानी त्या अनुभवांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले आहे यावर अवलंबून असते दुसरीकडे जर त्यांच्या उत्पादन कार्यात विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर समजून घेण्याचा हेतू असेल तर संपूर्ण अनुभवाने नवीन रंग प्राप्त होतील तर अनुभवात गुंतण्यामागील कारण आणि हेतू सांगणे आवश्यक आहे पारंपारिक मॉडेलमध्ये यावर जोर देण्यात आला नाही परंतु औपचारिक कार्यक्रमात जेव्हा आम्ही अनुभवात्मक दृष्टिकोनाचा परिचय देतो तेव्हा आम्हाला या प्रकारच्या अतिरिक्त माहिती प्रदान करणे आवश्यक असते जेणेकरून शिक्षण विशेष लक्ष केंद्रित केले जाईल आणि अनुभवामुळे कोर्सच्या निकालांच्या प्राप्तीस खरोखरच हातभार लागेल आम्ही सूचनाविषयक उद्दिष्टे संबंधित माहिती प्रदान करतो आम्हाला मूल्यांकन मूल्यांकनाचे निकष देखील संवाद साधण्याची आवश्यकता आहे कारण हे शिकण्याच्या निकालांशी जोडलेले असणे आवश्यक आहे परंतु अनुभवात्मक पध्दतीच्या बाबतीत मुल्यांकनाची व्याप्ती वाढविणे आवश्यक असू शकते त्या अनुभवातून शिकलेल्या शिक्षणाचे फक्त अंतिम निकाल किंवा अंतिम परिणाम नाही तर मूल्यांकन करणेही आवश्यक असते विद्यार्थ्यांना वास्तववादी अभिप्राय देण्यासाठी फक्त शिक्षकच नव्हे तर इतर संबंधित स्टेकहोल्डर्सना देखील मूल्यांकन करण्यासाठी आमंत्रित केले जाऊ शकते आणि हे विद्यार्थ्यांसमक्ष कोम्मुनिकेट केले पाहिजे असे मूल्यांकन असे असेल आणि अनुभवावरून शिकण्यावर याचा महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो मागील उदाहरणात जर तुम्ही त्याकडे लक्ष दिले तर एकदा विद्यार्थ्यांनी तोडगा काढला तर शेवटच्या वापरकर्त्यांना त्यांच्या समाधानावरील टिप्पण्यांसाठी आमंत्रित करणे फायदेशीर ठरेल हे अग्रगण्य विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याद्वारे आम्ही मूल्यांकनास एक संदर्भ प्रदान करीत आहोत त्यांना माहित आहे की हेतू अंतिम वापरकर्त्यांद्वारे निराकरणाचे वास्तविक मूल्यांकन केले जाईल ज्या पद्धतीने ते अनुभवाकडे पाहतात अनुभवातून मिळवलेल्या शिक्षणाचाही या सर्व गोष्टींवर प्रभाव पडतो आणि अशा प्रकारे आम्हाला मूल्यमापनाची व्याप्ती वाढवावी लागेल हे कदाचित उच्च दर्जाकडे जाऊ शकत नाही परंतु याचा परिणाम होणे आवश्यक आहे मग सामाजिक संरचना आणि विद्यार्थ्यांची अपेक्षित वर्तन स्थापित करा आपण विद्यार्थ्यांचे औपचारिकरित्या शिक्षकांशी संबंध स्थापित केले पाहिजेत कारण शिक्षणास बरेच स्वातंत्र्य दिले जाते प्रत्यक्षात विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील संबंध काय असेल आणि जर अनुभवामध्ये बाह्य जगाचा समावेश असल्यास त्याचा समवयस्कांशी आणि बाह्य जगाशी काय संबंध आहे ते विशेषतः महत्वाचे आहे कारण जर विद्यार्थी खरोखर बाहेरील जगात तेथील लोकांशी संवाद साधत असतील तर सुसंवादित संरचित सर्वपरीने संवाद साधला जाईल याची काळजी घेण्यासाठी आपण खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे म्हणून आपण योग्य सामाजिक रचना स्थापन केली पाहिजे हे संबंध प्रेरणा वास्तविक अनुभव आणि अनुभवावरून प्राप्त झालेल्या शिक्षणावर परिणाम करतात दुसरे सार्वत्रिक तत्व म्हणजे अनुभव सक्रिय करणे या टप्प्यात नवीन अनुभवाच्या व्यतिरीक्त पूर्वीच्या अनुभवाचा वापर असणे आवश्यक आहे आणि अवघडपणाच्या पातळीवर किंवा अनुभवाच्या अडचणीचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे तर अनुभवाची जटिलता आणखी एक महत्त्वपूर्ण उप तत्व आहे सूचना संदर्भ अधिक प्रामाणिक झाल्यामुळे शिक्षण सुधारते अनुभवातील कार्ये आणि संदर्भ कार्यकर्ते आणि संदर्भ यांच्यात अगदी समान असले पाहिजेत जे विद्यार्थी त्यांच्या व्यावसायिक जीवनात आढळतील हाच अनुभव अनुभवाचा आहे समान संज्ञानात्मक परंतु कदाचित व्याप्तीमध्ये कमी जटिल असेल परंतु आवश्यक स्वरुप अगदी समान आहे हे शिक्षण अधिक चांगले करते आणि वास्तविक अनुभवामुळे धोकादायक परिणाम होऊ शकतात जर आवश्यक असेल तर सिम्युलेशन वापरू शकतो परिस्थिती अनुभव असा असावा की शिकणारे निर्णय घेऊ शकतात या निवडी आहेत आणि या परिच्छेदांचे परिणाम विद्यार्थ्याने अनुभवले पाहिजेत निर्णय घेण्यास वाव असणे आवश्यक आहे आणि निर्णयांचे अस्सल परिणाम असणेही आवश्यक आहे उदाहरणार्थ जर अनुभव एखाद्या समुदायाची समस्या सोडवत असेल शिकण्यासाठी वापरल्या जाणार्या साहित्याविषयी समाधानाची विश्वासार्हता किंमत याविषयी निर्णय घेणे आवश्यक आहे जेव्हा ते या निर्णयांवर आधारित समाधानाचा प्रयत्न करतात तेव्हा ते घेतलेल्या निवडीच्या आधारे ते समाधान भिन्न असतात विद्यार्थ्यांनी याचा अनुभव घेतला पाहिजे म्हणजेच विद्यार्थ्यांनी हे पाहिले पाहिजे की त्यांच्या निर्णयांचा एक परिणाम आहे आणि त्या परिणामाचा त्यांना अनुभव आला पाहिजे या निर्णयांचे अस्सल परिणाम असणे आवश्यक आहे आणि या अस्सल परिणामाबद्दल अभिप्राय विद्यार्थ्यांना शिकण्यास मदत करेल अनुभव शक्य त्या प्रमाणात समस्येभिमुख असणे आवश्यक आहे हे पुन्हा मेरिलच्या समस्या केंद्रित तत्त्वाशी संबंधित आहे अनुभवनात्मक शिक्षणामध्ये सामान्यत मूलभूत मुद्दा किंवा मूलभूत समस्या असते ज्याचे विश्लेषण केले पाहिजे आणि नंतर निष्कर्षापर्यंत पोहोचले पाहिजे अनुभव सामान्यत एखाद्या विशिष्ट समस्येच्या भोवती तयार केलेला आणि केंद्रित असतो अनुभवा दरम्यान घेतलेले क्रियाकलाप आणि निर्णय आणि नंतर प्राप्त प्रतिबिंब आणि अभिप्राय समस्येच्या संदर्भात उद्भवतात आणि यामुळे शिक्षणाला प्रोत्साहन मिळते आम्ही ज्या प्रकारच्या समस्या निवडतो ज्या प्रकारची समस्या उद्भवली आहे त्या सेटिंगमध्ये भिन्न असू शकते परंतु त्या अनुभवाची समस्या प्रवृत्ती असणे आवश्यक आहे शेवटचा उप तत्व म्हणजे अनुभव खरोखरच आव्हानात्मक असला पाहिजे अनुभव खूप जटिल किंवा अवघड असावा जेणेकरुन ते विद्यार्थ्यांना आव्हानात्मक होईल जर हे खूप सोपे असेल तर विद्यार्थ्यांसाठी हे शिक्षण खरोखरच मनोरंजक होईल असे नाही दुसरीकडे हे इतके अवघड किंवा गुंतागुंतीचे असू नये की विद्यार्थ्यांचे लक्ष कमी होईल ते नकारात्मक हेतूने प्रेरित होतात 'हे सोडवण्याचा प्रयत्न करण्याचा काही उपयोग नाही हे खूप कठीण आहे 'असे आधीच माघार घेण्याचे प्रकार होऊ नयेत विद्यार्थ्यांना योग्य स्तरावर आव्हान द्या तथापि जे योग्य स्तर आहे ते निवडणे हा न्यायाचा मुद्दा आहे प्रशिक्षकाला हा निर्णय घ्यावा लागेल कारण अनुभवात्मक दृष्टिकोन शिकण्याला महत्त्व देते जे अगदी अपयशामुळे उद्भवू शकते हे अनुभवात्मक दृष्टिकोनाचे वैशिष्ट्य आहे जे आम्हाला प्रकल्प आधारित दृष्टीकोन किंवा समस्या आधारित दृष्टीकोन आढळणार नाही अनुभवात्मक दृष्टिकोनातून यशस्वी परीणाम आणणारे अनुभव मौल्यवान असतात अपयशाला कारणीभूत ठरलेले अनुभवही मौल्यवान असतात विद्यार्थ्यांना नापास केल्याने जे धडे मिळतात तेदेखील मोलाचे असतात विद्यार्थ्यांनी केलेले विशिष्ट निर्णय अपयशास कारणीभूत ठरू शकतात परंतु असे एक शिक्षण आहे जे घडते आणि विद्यार्थी त्या अपयशावरून देखील शिकतात आणि त्या शिकवण्यामध्ये प्रशिक्षकांना देखील रस आसतो निर्देशांच्या अनुभवात्मक दृष्टिकोनाचे हे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे परंतु हे नक्कीच होण्यासाठी विद्यार्थ्यांनी अपयशीपणा स्वीकारण्यासाठी पुरेसे मुक्त व आत्मविश्वासी असले पाहिजे आणि अपयशापासून ते शिकण्यासाठी पुरेसे प्रामाणिक असले पाहिजेत या प्रकारास कोणत्या प्रकारची यंत्रणा पाठिंबा देऊ शकते हे आपण नंतर पाहू तर कधीकधी थोडी उच्च पातळीवरची समस्या निश्चित करणे उपयुक्त ठरेल हे सर्व निर्णय प्रशिक्षकाने घ्यावेत मग शेवटचे तत्व अनुभवावर प्रतिबिंबित करणे जे अनुभवावर आधारित सूचनांचे मुख्य घटक आहेत हे सर्वांनीच महत्त्वपूर्ण मानले आहे हे मेरिलच्या एकत्रीकरणाच्या तत्त्वानुसार आहे परंतु भिन्न समज म्हणजे खरंतर प्रतिबिंब आहे मूल्यमापन करण्यात अडचण असू शकते आणि शिक्षकांनी या अग्रभागाकडे लक्ष दिले पाहिजे बहुधा विद्यार्थ्यांसमवेत बसलेले प्रतिबिंबांचे मूल्यांकन करण्यासाठी त्यांनी रुब्रिक्स विकसित करणे आवश्यक आहे शिक्षकांनी सहजपणे समजून घेऊन त्यांना पुन्हा पुन्हा प्रश्न विचाराणे आवश्यक आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना खरोखरच त्या अनुभवावर खोलवर विचार करायला भाग पाडले पाहिजे गट स्तरावर गंभीर प्रतिबिंबित करण्यास आणि अपयशातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समुदाय मजबूत करणे एखाद्या विलक्षण संदर्भात एखाद्या विद्यार्थ्याला अपयश मान्य करणे आणि त्यातील अपयशांकडून शिकणे काहीसे अवघड आहे परंतु योग्य शिक्षण समुदाय तयार करून आम्ही अपयशातून शिकण्यासाठी मजबूत उदाहरण बनवू शकतो विद्यार्थी समुदाय एकमेकांना पाठिंबा देऊ शकतो आणि प्राध्यापकांनीदेखील संपूर्ण प्रक्रियेस पाठिंबा दर्शविला पाहिजे आणि मग संपूर्ण गटही अपयशातून शिकू शकतो अनुभवावर चिंतन केल्यामुळे अगदी अपयशाच्या बाबतीतही शिकण्याची संधी मिळते सामाजिक रचनात्मक शिक्षणाचे वातावरण प्रस्थापित करण्याचे तेच कारण आहे हे सर्व विद्यार्थ्यांचे प्रतिबिंब सक्षम करेल प्रत्येकजण त्यात भाग घेण्यास सक्षम असेल परावर्तित प्रक्रियेमध्ये खरोखर काय घडले यासारख्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सर्व विद्यार्थ्यांचा समावेश असू शकतो असे का झाले यातून मी काय शिकलो आहे ते हे ज्ञान भविष्यातील अनुभवांना कसे लागू करतात लक्षात घ्या की संघातील प्रत्येक विद्यार्थ्याने या प्रश्नांची वैयक्तिकरित्या उत्तरे दिली पाहिजेत हे फार महत्वाचे आहे एकत्रितरित्या ते शिकतात परंतु प्रतिबिंब वैयक्तिक पातळीवर देखील असणे आवश्यक आहे प्रसंगनिष्ठ समस्या आणि अंमलबजावणीच्या सूचना आहेत शिक्षकांना नवीन अनुभवामध्ये व्यस्त राहण्यासाठी आणि त्यांचे अर्थ सांगण्यासाठी आवश्यक शिक्षणाचा पाया देण्यासाठी प्रशिक्षकांना सुरुवातीला शिक्षात्मक सूचना द्याव्या लागतील कधीकधी पूर्वाश्रमीची माहिती विद्यार्थ्यांकडे नसते तर संबंधित पार्श्वभूमीचे ज्ञान देण्यासाठी प्रशिक्षकांना सुरुवातीला काही सत्रे थेट निर्देशांद्वारे किंवा इतर कोणत्याही यंत्रणेद्वारे खर्च करावी लागू शकतात नैतिक वातावरण स्थापित करा हे विशेषतः महत्वाचे आहे जेव्हा नियोजित अनुभवासाठी विद्यार्थ्यांना बाह्य जगासह कार्य करण्याची आवश्यकता असते आपण विद्यार्थ्यांमध्ये नैतिक वागण्याची भावना निर्माण केली पाहिजे आणि बाह्य जगाशी योग्य संवाद साधण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे उदाहरण ब्रेल ट्यूटरच्या विकासाच्या समस्येसह व्यस्त असताना कार्यसंघ नेत्रहीन मुलांसह कार्य करतात नेत्रहीन मुलांसाठी परस्परसंवाद कसे करावे याचे प्रशिक्षण दिले पाहिजे जेणेकरून परस्परसंवाद रचनात्मक राहील प्रत्येक विद्यार्थ्यास हे नेहमीच शक्य नसते तर बाह्य जगाशी संवाद साधण्याची परवानगी देण्यापूर्वीच विद्यार्थ्यांनी योग्य प्रशिक्षण आणि योग्य नैतिक वातावरण स्थापित केले पाहिजे हे प्रशिक्षकांनी सुनिश्चित केले पाहिजे पूर्वीचा अनुभव कार्यान्वित करणे पूर्व अनुभव चर्चा कथा इ कार्यान्वित करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या निवडी अस्तित्त्वात आहेत विद्यार्थ्यांचे गटांच्या वैशिष्ट्यांच्या आधारे प्रशिक्षकाला हे घटक निवडणे आणि जुळविणे आवश्यक आहे नवीन अनुभव सक्रिय करणे अनुकरण वापरणे जेथे वास्तविक अनुभव प्रदान करणे एकतर खूपच महाग किंवा धोकादायक आहे आम्ही आधीच धोकादायक वातावरणाचे प्रकरण पाहिले आहे जरी ते महाग असले तरीही अनुभवात्मक शिक्षणाची इतर तत्त्वे पाळल्यास आपण केवळ सिम्युलेशन आधारित अनुभव आणि सिम्युलेशनवर आधारित अनुभव देखील योग्यरित्या कार्य करू शकतो इंटर्नशिप म्हणजे अनुभवातून शिकणाराच आहे जो व्यावसायिक अनुभवाशी मिळताजुळता मिळतो ज्यांना नंतर येण्याची शक्यता आहे जर आपण संपूर्ण प्रक्रिया काळजीपूर्वक पाळली तर इंटर्नशिप्स अनुभवात्मक दृष्टिकोनाची अंमलबजावणी करण्यासाठी एक उत्तम संधी प्रदान करतात कोणत्याही अनुभवाचा संदर्भ ठेवणे मूल्यांकन निकष सांगणे विद्यार्थ्यांना त्या अनुभवावर प्रतिबिंबित करणे या अर्थाने जर आपण या सर्व तत्त्वांचे अनुसरण केले तर विद्यार्थ्यांद्वारे शिक्षणाच्या दृष्टीने इंटर्नशीप उपयोगी ठरू शकते आम्ही यापूर्वी एकदा चर्चा केली आहे की जर्नल्स प्रतिबिंबित करण्यासाठी उत्कृष्ट चालक आहेत विद्यार्थी कोणते अनुभव घेतात आणि जेव्हा ते घडते तेव्हा ते जर्नलमध्ये नोंद करतात आणि शेवटी जर्नलच्या नोंदींचा सारांश प्रतिबिंबित करण्यासाठी एक चांगला आधार प्रदान करू शकतो परंतु शिक्षकांना विकसनशील जर्नल्समध्ये काही प्रशिक्षण द्यावे लागेल नियतकालिकांचे मूल्यांकन अत्यंत काळजीपूर्वक केले पाहिजे अन्यथा विद्यार्थी अस्सल जर्नल राखू शकत नाहीत ते कदाचित एका जर्नलचे संश्लेषण करतात ज्यामुळे उत्कृष्ट दर्जा मिळतो हे अत्यंत महत्त्वाचे आहे की विद्यार्थ्यांचे जर्नल्स कसे विकसित करतात या मूल्यांकन निकषात पूर्वाग्रह करू नये जर्नल्समध्ये विद्यार्थ्यांचे अस्सल अनुभव नोंदवले पाहिजेत तर केवळ अनुभवातूनच शिक्षण मिळू शकते नियमित अनुभवाच्या वेळापत्रकांमुळे औपचारिक कार्यक्रमांमध्ये नवीन अनुभवावर निष्कर्ष लागू करणे फार अवघड आहे एखाद्यास मर्यादित वेळेत फक्त चर्चाच वापरावी लागेल विद्यार्थी गटांशी चर्चा त्यांना विचारत आहे आपण या नवीन परिस्थितीत हा अनुभव कसा वापराल परिस्थितीचे वर्णन करून आणि ज्ञान कसे वापरावे हे विद्यार्थ्यांना विचारा औपचारिक कार्यक्रमात कदाचित मर्यादित चर्चा शक्य आहे प्रोग्राम अभ्यासक्रमात आम्ही अनुभवात्मक दृष्टीकोन कोठे अंमलात आणू शकतो मोठ्या प्रमाणावर औपचारिक अभियांत्रिकी कार्यक्रमांमधील शिक्षणाकडे प्रायोगिक दृष्टिकोन समाविष्ट करणे खूपच अवघड आहे कारण सहसा आमचे प्रोग्राम्स अतिशय काटेकोर नियोजित असतात थेट निर्देशात हाताळण्याची आवश्यक प्रमाणात सामग्री आहे आणि सामान्यत वेळापत्रक अगदी काटेकोर असते प्रायोगिक पध्दतीचा मोठ्या प्रमाणात समावेश करणे खूप अवघड आहे प्रत्यक्षात प्रकल्प आधारित दृष्टीकोन समस्या आधारित दृष्टिकोनातही हेच आहे ते केवळ निवडलेल्या सेमेस्टरमध्ये फार मोठ्या प्रमाणात नाही पण निवडलेल्या अभ्यासक्रमांमध्ये लागू केले जाऊ शकतात नोंदविलेल्या घटनांमध्ये सामान्यत असे वर्णन केले जाते की ते केवळ विशिष्ट अभ्यासक्रमांमध्येच वापरले जाते तर प्रोजेक्ट बेस्ड दृष्टिकोन किंवा समस्या आधारित दृष्टिकोनाप्रमाणेच नियमित अभ्यासक्रमाच्या प्रयोगशाळेतील घटकांची अंमलबजावणी करण्यासाठी अनुभवात्मक दृष्टिकोन देखील वापरला जाऊ शकतो प्रयोगशाळेत पूर्वनिर्धारित अभ्यासाची मालिका न राहता विदयार्थी अनुभवतुन जाणारा असू शकतो आणि मग त्या अनुभवावर चिंतन करतात आणि नियमित कोर्सचा प्रयोगशाळेचा घटक म्हणून काम करणारे जर्नल तयार करतात त्याप्रमाणे अंमलबजावणी करणे शक्य आहे प्रयोगशाळेचा घटक असलेला कोणताही नियमित अभ्यासक्रम अनुभवात्मक दृष्टिकोनात बदलला जाऊ शकतो 0 सिद्धांत 0 ट्यूटोरियल काही केस स्टडीज अनुभवात्मक सूचना म्हणून अनुभवी दृष्टिकोन म्हणून प्रोजेक्ट आधारित दृष्टिकोनासारखे दिसत होते यात काही गडबड आहे असे नाही परंतु जेव्हा आपल्याला अनुभवात्मक दृष्टिकोन अंमलात आणण्याची इच्छा असते तेव्हा आपण अनुभवावर आधारित दृष्टिकोनाचे पालन केले पाहिजे एखाद्या विशिष्ट औपचारिक कार्यक्रमात याची अंमलबजावणी करताना आपण सावधगिरी बाळगली पाहिजे

आता यासारख्या विशिष्ट क्षेत्रात प्रशिक्षण देण्यासाठी अनुभवात्मक दृष्टिकोन अंमलात आणण्यासाठी एव्हीआर ऑगमेंटेड व्हर्च्युअल रिअल्टी सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत व्यवस्थापन कार्यक्रमांमध्ये क्षेत्रीय प्रशिक्षण आधारित विपणन सेवा क्षेत्र इ आणि काही संस्थांनी अभ्यासक्रमांवर आधारित घातांक दृष्टिकोन सादर करणे शक्य आहे मूलभूतपणे सेवा शिक्षण हे अनुभवावर आधारित असू शकते मागील दोन युनिट्स आणि या युनिटमध्ये आपण ज्या तीन दृष्टिकोनांवर चर्चा केली आहे ती सर्व काही अर्थाने संबंधित आहेत या अर्थाने की ते सर्व शिकून तत्त्वावर आधारित आहेत प्रकल्प आधारित दृष्टीकोन समस्या आधारित दृष्टीकोन आणि अनुभवात्मक दृष्टीकोन हे सर्व कार्य करुन शिकण्याच्या तत्त्वावर आधारित आहेत तरीही ते भिन्न दृष्टिकोन आहेत केंद्र प्रक्रिया अपेक्षित अंतिम निकाल काही वेगळे आहेत औपचारिक अभियांत्रिकी कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी करण्यात अडचण असणे या तिन्ही पध्दतींसाठी एक सामान्य वैशिष्ट्य आहे अभियांत्रिकी शिक्षणातील सध्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्वांचा उपयोग केला जात आहे हे कार्यक्रम किती प्रमाणात आहेत हे पध्दत औपचारिक कार्यक्रमांमध्ये लागू केले जाऊ शकते ज्यामध्ये या दृष्टिकोनांचे मिश्रण केले पाहिजे ते सर्व परिस्थितीजन्य समस्या आहेत संस्थांनी त्यांचा कोणता दृष्टीकोन वापरायचा आहे यावर निर्णय घेतला पाहिजे आणि त्यांच्या औपचारिक कार्यक्रमात या दृष्टिकोनांना समाकलित करण्याची आवश्यकता आहे यशाची हमी देणारी कोणतीही रेसिपी नसल्यामुळे संस्थांनी प्रयोग करून त्यांच्यासाठी कोणत्या चांगल्या गोष्टी उपयुक्त आहेत हे ठरविले पाहिजे ठराविक कालावधीसाठी त्या विशिष्ट प्रसंगासाठी कोणत्या प्रकारचे दृष्टीकोन सर्वात योग्य आहेत हे त्यांना विकसित करावे लागेल अभ्यास आपण आपल्या संस्थेत अनुभवात्मक दृष्टिकोन कसे वापरता किंवा वापरण्याची योजना आखता त्याचे वर्णन करा कृपया अशा दृष्टिकोनाच्या परिणामकारकतेबद्दल आपल्या समजुतीवर टिप्पणी द्या शक्य असल्यास कृपया 300 पेक्षा कमी शब्द वापरा परंतु आपल्याला खरोखरच अधिक आवश्यक असल्याचे वाटत असल्यास कृपया आपला अनुभव शेअर करा अभ्यासाचे निकाल ta com वर शेअर केल्याबद्दल धन्यवाद पुढील युनिटमध्ये आम्हाला सूचनांचे अनुकरण दृष्टिकोन समजून घेऊ कोणत्या संदर्भात अनुकरण वापरले जाऊ शकते त्याची सामर्थ्य मर्यादा काय आहेत त्याचे फायदे काय आहेत आपण पुढील युनिटमध्ये याबद्दल चर्चा करू धन्यवाद